नमस्कार तर मागील वर्गात आपण स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स आणि स्टेट ट्रान्सिशन इक्वेशन बद्दल चर्चा केली तर आज आपण सर्किट ऍनालिसिस मध्ये स्टेट व्हेरिएबल ऍनालिसिसच्या अँप्लिकेशन बद्दल चर्चा करणार आहोत चला तर आजच्या व्याख्यानाची चर्चा सुरू करूया सर्किट ऍनालिसिस मधील स्टेट व्हेरिएबलच्या अँप्लिकेशन मध्ये जाण्यापूर्वी प्रथम स्टेट इक्वेशन आणि ट्रान्सफर फंक्शन यांच्यात काय संबंध आहे ते समजून घेऊया तर आपल्याला माहिती आहे की लिनिअर टाईम इंव्हेरिएंट सिस्टमचे वर्णन खालील डायनॅमिक इक्वेशन प्रमाणे केले जाऊ शकते तर प्रथम म्हणजे स्टेट इक्वेशन dxdtAxtBut आउटपुट इक्वेशन ytCxtDut जेथे xtn×1स्टेट व्हेक्टर utp×1इनपुट व्हेक्टर ytq×1आउटपुट व्हेक्टर आणि ABCD योग्य डायमेन्शनचे कोइफिसिएंट मॅट्रिक्स आहेत आता जर तुम्ही स्टेट इक्वेशनच्या दोन्ही बाजूंनी लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतल्यास आणि इक्वेशनची पुन्हा व्यवस्थित रचना केल्यास तुम्हाला खालील इक्वेशन मिळेल XssI A 1x0 1BUs आऊटपुट इक्वेशनचे लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतल्यास YsCXsDUs आता आपण ज्या व्हॅल्यूसाठी नुकतेच आऊटपुट इक्वेशन मोजले त्या जागी Xs बदलू शकतो आणि हे लिहू शकतो YsCsI A 1x0CsI A 1BUsDUs जर तुम्ही हे इक्वेशन पाहिले तर त्याची व्हॅल्यू x00 असेल तर ट्रान्सफर फंक्शनला इनिशियल कंडिशन्स 0 वर सेट करणे आवश्यक आहे म्हणून जेव्हा आपण मागील लेक्चर्स मध्ये ट्रान्सफर फंक्शन बद्दल चर्चा केली तेव्हा आपण यावर चर्चा केली होती आता जर आपण इनिशियल कंडिशन्स 0 वर सेट केली आणि वरील इक्वेशन सोपे केले तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल YsCsI A 1BDUs HsYUCsI A 1BD हे इक्वेशन स्टेट इक्वेशन आणि ट्रान्सफर फंक्शन मधील संबंध निश्चित करते तर जर आपल्याला असे स्टेट इक्वेशन दिले गेले असतील जिथे आपल्याला A B C D कोइफिसिएंट्स किंवा कोइफिसिएंट्स मॅट्रिक्स मिळतील तेव्हा आपण सिस्टमच्या ट्रान्सफर फंक्शनची गणना करू शकतो चला एक उदाहरण घेऊया जेणेकरुन आपल्याला चर्चा केलेल्या गोष्टी समजू शकतील या दोन डिफरेन्शियल इक्वेशन च्या सहाय्याने वर्णन केल्या जाणार्या एका मल्टीव्हिएरेबल सिस्टम चा विचार करूया तर प्रथम आहे d2y1dt24dy1dt 3y2tu1t दुसरे आहे dy1dtdy2dty1t2y2tu2t आता आपण सिस्टम मध्ये स्टेट व्हेरिएबल्सची व्याख्या करूया जे x1ty1t हे आहे म्हणजे ते एक स्टेट व्हेरिएबल x2dy1dt आणि x3y2t जेव्हा आपण सिस्टमसाठी 3 स्टेट व्हेरिएबल्स परिभाषित करतो तेव्हा आपण हे 2 डिफरेन्शियल इक्वेशन स्टेट व्हेरिएबलच्या स्वरूपात लिहू शकतो तर आपण याकरिता काय लिहाल आता प्रत्येक इक्वेशनच्या पहिल्या टर्मची उर्वरित टर्मशी तुलना करणे आणि स्टेट व्हेरिएबल्स संबंध परिभाषित करून आपण व्हेक्टर मॅट्रिक्स स्वरूपात खालील स्टेट इक्वेशन आणि आउटपुट इक्वेशनवर येऊ आता आपल्याकडे आउटपुट इक्वेशन मध्ये कोणतेही इनपुट व्हेरिएबल नसल्याने D कोइफिसिएंट मॅट्रिक्स 0 असेल तर आता तुम्हाला A म्हणून मिळेल हे तुम्हाला B सारखे मिळेल आणि तुमच्याकडे C मॅट्रिक्स आहे D अर्थात 0 आहे तर आता जर आपल्याला सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन शोधायचे असेल तर आपण हे डेरिवेशन HsCsI A 1B वापरू प्रथम आपल्याला sI A त्याची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे म्हणून आपण असे कंपाईल करू चे डिटर्मिनन्ट sI As36s211s3 तर तुम्हाला जे इन्व्हर्स मिळेल म्हणून u आणि yदरम्यान ट्रान्सफर फंक्शन मॅट्रिक्स आहे आता सर्किट ऍनालिसिसला धरून आपण आपली स्टेट व्हेरिएबल मेथड शी संबंधित चर्चा सुरू करूया आपले स्टेट व्हेरिएबल मेथडच्या मदतीने आपण सर्किट ऍनालिसिस कसे पूर्ण करू तर आपण यावर चर्चा करूया आता बर्याच अभियांत्रिकी प्रणालीमध्ये आपल्याला मल्टिपल इनपुट आणि मल्टिपल आउटपुट दिसतात म्हणूनच मल्टिपल इनपुट आणि मल्टिपल आउटपुट असलेल्या अशा किचकट सिस्टम्सचे ऍनालिसिस आणि आकलन करण्यासाठी स्टेट व्हेरिएबल मेथड एक महत्त्वपूर्ण साधन आहे म्हणूनच तर स्टेट व्हेरिएबल मॉडेल ज्याची आपण नुकतीच चर्चा केली आहे सिंगल इनपुट सिंगल आउटपुट मॉडेल पेक्षा जास्त सोपे आहे जे सामान्यतः ट्रान्सफर फंक्शनच्या बाबतीत दिसते तर आपण स्टेट व्हेरिएबल मॉडेलमध्ये काय करतो आपण व्हेरिएबल्सचा संग्रह निश्चित करतो जे सिस्टमच्या इंटर्नल बिहेविअर चे वर्णन करतात आणि हे व्हेरिएबल्स सिस्टमचे स्टेट व्हेरिएबल्स म्हणून ओळखले जातात सिस्टमची सद्यस्थिती आणि इनपुट सिग्नल जेव्हा आपल्याला माहित असतात तेव्हा हे सिस्टमचे भावी वर्तन ठरविणारे हे व्हेरिएबल्स आहेत असे आपण म्हणू शकतो तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला सापडणारे स्टेट व्हेरिएबल्स आपल्याला भविष्यातील सिस्टमचे वर्तन देईल आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटच्या संदर्भात स्टेट व्हेरिएबल्स सामान्यत आपण इंडक्टर करंट आणि कॅपेसिटर व्होल्टेज मानतो कारण ते एकत्रितपणे सिस्टमच्या एनर्जी स्टेट चे वर्णन करतात Refer Slide Time 13 39 आता ते कसे कार्य करते ते आपण पाहूया तर आपण सर्किट ऍनालिसिस पद्धतीवर स्टेट व्हेरिएबल ऍनालिसिस लागू करण्यासाठी पुढील तीन चरणांचे अनुसरण करतो पहिले चरण म्हणजे असे की आपण स्टेट व्हेरिएबल म्हणून इंडक्टर करंट i आणि कॅपेसिटर व्होल्टेज v का निवडतो आपल्या सुरुवातीच्या व्याख्यानात आपण चर्चा केलेल्या पॅसिव्ह साइन कॉन्व्हेंशन शी सुसंगत असल्याचे आपण सुनिश्चित केले पाहिजे आता आपण सर्किटवर KCL आणि KVL लागू करू आणि सर्किट व्हेरिएबल्स मिळवू तर सर्किट व्हेरिएबल्स या स्टेट व्हेरिएबलच्या दृष्टीने व्होल्टेजेस आणि करंट्स आहेत यामुळे फर्स्ट ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशनच्या सेटवर जाणे आवश्यक आहे कारण जेव्हा आपण व्होल्टेज आणि करंट बद्दल बोलू म्हणजेच कॅपेसिटर मधले व्होल्टेज आणि इंडक्टर्सद्वारे असलेल्या करंट बद्दल बोलू तेव्हा आपल्याला डिफरेन्शिअल इक्वेशन मिळतील जे स्टेट व्हेरिएबल्स निर्धारित करण्यासाठी पुरेसे आहेत आता आऊटपुट इक्वेशन मिळवा आणि त्याचा परिणाम स्टेट स्पेस रिप्रेझेंटेशन फॉरमॅट मध्ये ठेवा तर आपण याची अंमलबजावणी कशी करू शकतो हे पाहण्यासाठी आपण काही उदाहरणे घेऊ जेणेकरून आपल्याला ही संकल्पना स्पष्टपणे समजेल चला एक उदाहरण घेऊ येथे आपल्याकडे स्टेट स्पेस आहे आपल्याला सर्किटचे स्टेट स्पेस रिप्रेझेंटेशन शोधणे आवश्यक आहे जे खाली असलेल्या चित्रात दर्शविले आहे येथे सर्किटचे ट्रान्सफर फंक्शन निर्धारित करणे आवश्यक आहे Vs इनपुट आणि ix हे आउटपुट आहे म्हणून आपल्याला ix ची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे आणि vs इनपुट म्हणून दिले आहे रेसिस्टन्स व्हॅल्यू R1Ω C0 25FL0 5H आता या सर्किटमध्ये आपण काय करू आपण प्रथम स्टेट व्हेरिएबल्स म्हणून इंडक्टर करंट i आणि कॅपेसिटर व्होल्टेज v ची निवड करूयात Refer Slide Time 15 45 तर जेव्हा आपण त्यांना स्टेट व्हेरिएबलच्या रूपात पाहतो तेव्हा आपल्याला प्रथम काय सापडेल आपण शोधू शकतो vLLdidt iCCdvdt आपल्या मागील व्याख्यानात आधी आपण याची चर्चा केलेली ही इक्वेशने आहेत आता आपण नोड 1 वर KCL लागू करूया मग आपण नोड 1 वर KCL लागू करता तेव्हा काय लिहिता येईल iixiC Cdvdti vR vdvdtiC vCR आता आपण बाहेरील लूपला KVL लागू करू vsvLv vsLdidtv ididt vLvsL वरील इक्वेशन मधून आपल्याला स्टेट इक्वेशन मिळेल जर आपण ix आऊटपुट म्हणून घेतले तर ixvR जर तुम्ही हे इक्वेशन कंपाईल केली तर तुम्हाला खालील स्टेट इक्वेशन मिळेल आता तुम्हाला A मिळाला आहे तुम्हाला B मिळाला आहे आणि तुम्हाला C देखील मिळाला आहे तर D नक्कीच 0 आहे तर मग आपण काय करू आपल्याकडे खालील प्रमाणे A B आणि C मिळेल आता आपल्याला A B आणि C मिळाले आहे आपण प्रथम याची व्हॅल्यू शोधूया तर आता आपण असे म्हणू शकतो की आपल्याकडे इलेक्ट्रिकल सर्किट संबंधित ट्रान्सफर फंक्शन ज्याचे आपल्याकडे उदाहरण आहे ते असे दिलेले आहे आता आपण दुसरे उदाहरण घेऊ तर खालील आकृतीमध्ये दर्शविलेल्या सर्किटचा विचार करा ज्यास दोन इनपुट आणि दोन आउटपुट असलेले सिस्टम मानले जाऊ शकते मागील बाबतीत आपण सोपी सिंगल आउटपुट सिस्टम पाहिली येथे आपल्याकडे 2 इनपुट आणि 2 आउटपुट सिस्टम आहे येथे आपल्याला स्टेट व्हेरिएबल मॉडेल आणि सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन निश्चित करणे आवश्यक आहे आता या प्रकरणात आपण काय करणार आहोत आपल्याकडे दोन इनपुट्स आहेत ते इनपुट्स काय आहेत vi आणि vs सर्किट मधील दोन इनपुट्स आहेत आणि आपल्याकडे दोन आउटपुट आहेत म्हणून आपल्याला v0 आणि i0 शोधावा लागेल v0 हे 2 ohms रेसिस्टन्स मधील व्होल्टेज आहे आणि i0 हे 3 ohms रेझिस्टन्सद्वारे वाहणारे करंट आहे तर vi आणि vs या प्रकरणात इनपुट म्हणून मानले जाते आणि v0आणि i0 आउटपुट आहेत तर जसे आपण मागील प्रकरणात केले या प्रकरणात आपण स्टेट व्हेरिएबल्स म्हणून इंडक्टर करंट आणि कॅपेसिटर व्होल्टेज देखील निवडतो तर मग आपण प्रथम काय करू आपण डाव्या हाताच्या लूपच्या आसपास KVL लागू करू जेणेकरून हा डावा लूप असेल आपण KVL लागू केल्यास आपण काय लिहू शकतो vsi116didt0 आता आपण पुन्हा लिहू शकतो didtivs i1 आपल्याला i1 काढून टाकणे आवश्यक आहे 1Ω रेझिस्टर 2Ω रेझिस्टर आणि 13F कॅपेसिटर असलेल्या लूपच्या आसपास KVL लागू करणे तर आपण याभोवती KVL लागू केल्यास काय मिळेल vsi1v0v परंतु नोड 1 वर KCL आपल्याला असे देईल i1iv02 v02 वरील 2 इक्वेशन वरून आपण असे लिहू शकतो vs3i1v 2i→i12i vvs3 आता i1 ची व्हॅल्यू ivs i1 या इक्वेशन मध्ये ठेवणे तर हे didti2v 4i4vs आता आपल्याला एक इक्वेशन मिळाले आहे आता आपण दुसरे इक्वेशन मिळविण्यासाठी काय करावे आपण नोड 2 वर KCL लागू करू तर आपण नोड 2 वर KCL लागू केल्यास आपल्याला काय मिळेल v0213vi0v32v0 3i0 आता हे काढुन टाकण्यासाठी आपण काय करूया उजव्या हाताच्या लूप कढुन i0v vi3 आपल्याला हे मागील लूप वरून मिळाले आणि मागील चर्चेवरून v02 आणि i12i vvs3 हे मिळाले जर आपण ही व्हॅल्यूज ठेवली आणि सोपे केली तर आपल्याला मिळेल v0 23vi vs आता आपल्याला i0 आणि v0ची व्हॅल्यू मिळाली आहे आणि ही व्हॅल्यू या वरील इक्वेशन्स मध्ये ठेवलेल्या आहेत जेव्हा आपण सोपे करतो तेव्हा आपल्याला मिळते dvdtv 2v ivsvi तर आता तुम्हाला हे दुसरे स्टेट इक्वेशन मिळाले आहे हे पहिले होते म्हणून आता जर तुम्ही ते आता मॅट्रिक्सच्या रूपात कंपाईल केले तर ते आपण आता असे स्टेट इक्वेशन लिहू शकतो तर यासह आता आपण हे समजू शकतो की आपण या विशिष्ट सर्किटला स्टेट स्पेसचे रिप्रेझेंटेशन कसे बनवू शकतो आता आपल्याकडे A B C आणि D आहेत जेणेकरून आपण या मॅट्रिक्समध्ये A B C आणि D ची व्हॅल्यूज सहजपणे मोजू शकतो आणि या CsI A 1BD ट्रान्सफर फंक्शन Hs मिळवून सोपे करू शकतो तर यासह आपण आजची ही चर्चा या सत्रामध्ये थांबवु शकतो आपण प्रामुख्याने सर्किट ऍनालिसिस मध्ये स्टेट स्पेस स्टेट व्हेरिएबल इक्वेशनच्या वापराबद्दल चर्चा केली आपण पुढील व्याख्यानात स्टेट व्हेरिएबलच्या इतर बाबींशी संबंधित आपली चर्चा चालू ठेवू धन्यवाद